नमस्कार डिझाईन थिंकींग कोर्समध्ये परत एकदा आपले स्वागत आहे मी आधीच आपल्याला डिझाईन थिंकिंगच्या चार चरणांबद्दल माहिती दिली आहे सहानुभूती विश्लेषण निराकरण आणि चाचणी तर जेव्हा आम्ही हा कोर्स पहिल्यांदा डिझाईन केला होता त्यावेळी या टप्प्यांबद्दल आम्ही विचार केला होता मला माहित नाही पण कदाचित काही वर्षांपूर्वी माझ्या मनात एक विचार परत परत येत होता तो म्हणजे की ही काळाची परीक्षा असेल का या चार टप्प्यात काय अर्थ आहे यापूर्वी कोणी असे काम केले आहे का तर मला खात्री नव्हती मला प्रवासाची आवड आहे नेहमी अशा ठिकाणी जातो जिथे मी यापूर्वी कधी गेलो नाही तसेच जसे भरपूर जणांना प्रवास करायला आवडतो म्हणून मी भारताच्या प्राचीन लेण्यांपैकी एकाच्या प्रवासाची योजना आखली सध्या आम्ही खरोखर बौद्ध लेण्यांपैकी एका मध्ये उभे आहोत जे जवळजवळ 2200 वर्षे जुनी आहे अगदी खूप जुनी आहे आपल्यापैकी निश्चितच खूपच जुने ठीक आहे तर मला आश्चर्य वाटते की डिझाईन थिंकींगशी या लेण्यांचा काय संबंध आहे आपण याचा शोध घेऊ आपण आत्ता भाजा लेण्यांमध्ये आहोत या लेण्या पुण्या पासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर आहेत आणि या २२०० वर्ष जुन्या लेण्या आहेत जवळजवळ २० विचित्र लेण्या प्रामुख्याने प्रार्थना ध्यान करण्यासाठी आणि भिक्षूंसाठी येथे राहण्याचे ठिकाण आहेत माझ्या आजूबाजूला जे तुम्ही पाहत आहात त्या सर्व गुहा आहेत त्या राहण्यासाठी वापरल्या जात असत येथे भिक्षू राहत असत जे प्रार्थना करून परत या ठिकाणी येत असत एखाद्या मठाप्रमाणे म्हणून जेव्हा मला या गोष्टीविषयी उत्सुकता वाटली तेव्हा मला या लेण्यांविषयी अधिक शोधणे आवश्यक वाटले आणि मला असे समजले की लोकांनी भगवान बुद्धांची प्रार्थना करण्यास बराच वेळ दिला होता मला उत्सुकता वाटली आणि मी म्हणालो तो काय करीत आहे हे मला कळू शकेल तर ती माझी एक तयारी आहे तुम्हाला माहिती आहे प्रवासाची तयारी तर मी सामान्यपणे ते करतो आणि मी म्हणालो की मला शोधू द्या ऑनलाइन जा आणि मला कळले त्यानंतर मी एका मुद्द्यावर आलो कि जिथे मला भगवान बुद्धांची प्रमुख शिकवण दिसली जेव्हा त्यांना ४९ दिवसांच्या अथक तपश्चर्येंनंतर ज्ञान प्राप्ती झाली व त्यानंतर ते सारनाथ जे कि भारताच्या मध्यभागी वसलेले ठिकाण आहे तिथे गेले तेथे त्यांनी आपल्या पहिल्या ५ शिष्याना आपले प्रवचन दिले त्यांच्या त्या ५ शिष्यानी भगवान बुद्धांच्या साक्षात्काराविषयी अगदी काळजीपूर्वक ऐकून घेतले तेच चार उदात्त सत्य होते म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की ते महान सत्य काय आहेत आणि नंतर मी तुम्हाला पुढे अंदाज लावू देणार आहे आहे की त्यानंतर आपण कशाबद्दल बोलणार आहोत भगवान बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे प्रथम महान सत्य म्हणजे दुखा किंवा दुःख या जगात दुःख आहे मान्य करा की जगात दुःख आहे आता हे निराश करणारे ठिकाण वाटू शकेल असे वाटते पण भगवान बुद्धांनी पाहिले की मृत्यू जन्म वृध्दत्व रोग आणि आपल्या ईच्छेनुसार न जुळण्यामुळे किंवा आपल्या ईच्छेनुसार एखाद्याला गमावून बसल्या मुळे आपणास भौतिक वस्तूंशी जोडले गेल्याने हे दुःख होऊ शकते हे आपले दुःख करण्याचे कारण असू शकते म्हणून त्यांनी तुम्हाला या सर्वाचा त्याग करून वैरागी होण्याची इशारा दिला होता ते फक्त आपल्याला सूचित करीत आहे की दुःख हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकीकडे आनंद आणि दुसरीकडे दुःख तर ते एकसारखेच आहेत आपण त्याच गोष्टीकडे पहात आहात तर दुःख हे त्यांचे पहिले महान सत्य होते भगवान बुद्धांनी सांगितलेले दुसरे उदात्त सत्य म्हणजे समुदाय किंवा मूळ कारण शोधणे दुःखाचे मूळ कारण काय आहे आपण आत्ताच पाहिलेला धबधबा शीर्षस्थानावरील स्त्रोतामधून आला आहे तर आपल्या दुःखाचे मूळ काय आहे आपण याबद्दल मनन करू शकता आपण तज्ञांशी बोलू शकता आपल्या समुदायाशी बोलू शकता आपल्या कौटुंबिक पाठिंब्याने आणि आपण ज्या परिस्थितीतून जात आहात त्याचे मूळ कारण काय आहे आपल्या विशिष्ट दुःखाचे मूळ कारण काय आहे हे त्यांचे दुसरे उदात्त सत्य समुदाय होते तिसरं सत्य म्हणजे "निरोध" किंवा समाप्ती दुःखाचा अंत करा भगवान बुद्धांचे हे तिसरे सत्य होते आपणास जो त्रास होत आहे त्याचे मूळ कारण शोधून काढले आहे की आता हे दुःख कसे संपवायचे हे समजून घ्यावे लागेल आपण त्याचे निराकरण कसे करावे आपण ते कसे कमी करू आपण यावर मनन करू शकता तुम्ही आपल्या मित्रांना आपल्या समुदायाला आपला समर्थन करणार्यांना आपल्या कुटुंबाला विचारू शकता का तुम्ही या विषयी काय करू शकता "निरोध" ही भगवान बुद्धांची तिसरी शिकवण होती आता मी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो या लेण्यांमधील सर्वात उत्कृष्ट अशी गोष्ट मी आधीच नमूद केल्याप्रमाणे या लेण्या किमान 2200 वर्षे जुन्या आहेत आपण कदाचित हे वाद्य ऐकले असेल किंवा तुमच्या तील काहीजण "तबला" नावाचे हे वाद्य वाजवत असतील माझी इच्छा आहे कि तुम्ही २२०० वर्षांपूर्वी तबला कसा दिसत होता हे पाहावे तर हा असा दिसतो जर तुम्ही बारकाईने पाहाल तर याठिकाणी एक स्त्री तबला वाजवत आहे तबल्याच्या दोन भागांपैकी हा एक आहे कदाचित हा दुसरा भाग असेल तर ती "तबला" वाजवत आहे "तबला" च्या सापडलेल्या प्रारंभीच्या पुराव्यांपैकी हा एक पुरावा आहे आणि तुम्ही अजून काय पाहता तर ते म्हणजे भगवान इंद्र आपल्या "ऐरावत" किंवा पांढर्या हत्तीवर स्वार आहेत हा हत्ती आहे जो ते सर्व स्वर्गात फिरण्यासाठी वापरतात ते स्वर्गातील परमेश्वर हवामानाचे परमेश्वर आहेत आणि तेच तो करतो आणि माझ्या उजवीकडे आपण त्याच्या रथावर सूर्य देव "सूर्य" पाहू शकता आणि ज्याच्या रथाला चार घोडे आहेत त्याचप्रमाणे त्या रथाचे चाक सुद्धा तुम्ही पाहू शकता सूर्य देव तुम्हाला दिसतील असा अंदाज आहे की मी त्याच्या स्वर्गाच्या पलीकडे चाललो आहे हे आश्चर्यकारक आहे माझ्यासाठी हे आश्चर्यकारक आहे या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने शिल्लक आहेत आणि ती काळाच्या कसोटीवर आहे चौथा उदात्त सत्य म्हणजे "मार्ग" आपण आतापर्यंत तीन उदात्त सत्यामध्ये जे पहिले त्या आधारे आपण स्वत चा एक उद्देश ठरवा हे दुःख कमी करण्यासाठी दुःखाचा अंत करण्यासाठी आहे तुम्ही स्वतला दुःख संपवण्याच्या मार्गावर नेले यासाठी हा "मार्ग" आहे तुम्हाला ज्या मार्गाने पुढे जायचे आहे त्या मार्गाने तुम्हाला मुक्ति किंवा निर्वाणाची दिशा निश्चित करायची आहे हे सर्व चार उदात्त सत्य होते आपण परत एकदा त्या चार महान सत्यांबद्दल जाणून घेऊ सर्वप्रथम आहे दुःख म्हणजे दुखाची पोचपावती समुदाय जिथे आपल्याला दुःखाचे मूळ सापडते तिसरे म्हणजे "निरोध" दुःखाचा अंत करा आणि चौथा म्हणजे "मार्ग" स्वत च्या दुःखाच्या समाप्तीचा मार्ग ठरवा आता या गोष्टींचा डिझाईन थिंकिंगशी काय संबंध जर तुम्ही याचा शोध नाही लावू शकला तर त्यात मी तुमची मदत करेन तर डिझाईन थिंकींग आणि बुद्धाच्या चार थोर सत्यांमध्ये काय संबंध आहे मुळात असे आहे की आपण सहानुभूती दर्शविली आहे जिथे आपण आपल्या आपल्या ग्राहकांच्या जागी उभे असतो आणि त्यांचे दुःख काय आहे व ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याची जाणीव आपल्याला असते खरोखरच याचा आपण शोध घेतला पाहिजे ते काय शोधत आहेत काय अनुभवत आहेत याचा शोध घेण्यासाठी खोलीत जा दुसरे विश्लेषण आहे जिथे आपल्याला त्यांच्या दुःखाचे मूळ सापडते ते असे अनुभव का घेत आहेत मुळ कारण म्हणजे काय आहे ते जाणून घ्या आणि आपण त्यांची खरोखर मदत करू शकता का ते पहा मग निराकरण होते जिथे तुम्ही उपायांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करू शकता तुम्ही तुमच्या सर्जनशीलता कल्पना वापरून त्यांच्या दुःखाचा शेवट करू शकता शेवटी तुम्ही एक मार्ग ठरवून त्यानुसार तुम्ही त्यांच्या दुःखाचा शेवट करू शकता याच मार्गने मी माझ्या दुःखाचा प्रारंभ करणार आहे मी माझ्या ग्राहकांकडे जाईन व त्यांना उपाय सुचवेन व त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन त्यांना संपवून टाकेन त्यांच्या समस्या दूर होऊन ते पूर्वी पेक्षा जास्त आनंदी होतील यासाठी प्रयत्न करेन तर हे चार चरण आहेत आणि मला असे जाणवले कि त्यांचा एकमेकांशी संबंध आहे आणि मी म्हणालो "व्वा हे आश्चर्यकारक आहे आमच्याकडे 2200 वर्षांपूर्वी असा पुरावा आहे की यापूर्वी कोणीतरी आधीच आला होता आणि हे प्रत्यक्षात कार्य करते त्याच वेळी मी किंचित निराश होतो मला वाटले की मी या चार टप्प्यांसह प्रथम बाहेर पडलो दुर्दैवाने मी 2200 वर्ष जुना होतो किंवा त्याऐवजी 2200 वर्ष उशीरा होतो तर ठीक आहे जोपर्यंत ही पद्धत कार्य करते आणि एखाद्याच्या उपयोगात येईपर्यंत ती कार्य करते तर हे चार चरण आहेत जे आपण डिझाईन थिंकिंगच्या कोर्सचा एक भाग म्हणून वापरत आहात